प्राध्यापक बाला नमस्कार आणि डिझाईन थिंकिंग च्या चाचणी भागामध्ये आपले स्वागत आहे आता आपण काही इथे संगीत शिकण्यासाठी आलेलो नाही माझ्या संघाने मागील भागात हाती घेतलेल्या डिझाईन प्रॉब्लेम ची आता आपण चाचणी करणार आहोत तो डिझाईन प्रॉब्लेम हा शैक्षणिक क्षेत्राशी निगडित असा नोट्स काढल्याबद्दल होता आणि आपण एका उपाया पर्यंत येऊन पोचलो होतो तो काही संपूर्ण स्वरुपात असलेला उपाय किंवा सोल्युशन नव्हता तर अजुनही तो एका कच्च्या स्वरूपात होता आपण त्या सगळ्या पैलूंचा किंवा सुविधांचा विचार केलेला होता जे त्या सोल्युशन मध्ये असायला हवेत मी याआधी माझ्या हत्ती आणि आंधळी माणसे या गोष्टीमध्ये वर्णन केलेल्या गोष्टी याठिकाणी आधीच करण्यात आलेल्या आहेत तर त्यांच्याकडे काही भाग कोड्यांच्या स्वरूपात आहेत आणि ते त्या सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत जेणेकरून ते एका सुरेल संगीता प्रमाणे भासावे तर आपण चाचणी भाग किंवा टेस्ट फेज मध्ये हेच करण्याचा प्रयत्न करणार आहोत वेगवेगळ्या कल्पना कशा निर्माण होतील हे बघणार आहोत आणि नंतर त्यांना एकत्र करून आणि हे बघू की ते कसे दिसते हे करुन बघणार आहोत याचे कारण म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्ही विचार करत असलेल्या गोष्टींना बाह्य स्वरूपात आणू इच्छिता तेव्हा त्यातून एक सुदृढ अशी कल्पना तयार व्हायला लागते आता नक्कीच ही गोष्ट तिथेच संपत नाही तुम्हाला ती गोष्ट इतर युजर्स कडे घेऊन जावी लागेल जे युजर्स त्या गोष्टीला वापरणार आहेत किंवा तुमच्या सोल्युशन च्या माध्यमातून तुम्ही ज्या युजर्स ची मदत करणार आहात तर आपण हे करण्याचा प्रयत्न करणार आहोत या दोन पायऱ्यांसाठी आता मी तुमच्याकडे सूत्र सोपवतो पहिल्या पायरी मध्ये आपण एखादे प्रारूप किंवा प्रोटोटाइप तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याआधी मी त्यांना त्यांच्या गृहीत धरलेल्या गोष्टी मांडावयास सांगेन हे फार महत्वाचे आहे कारण आपल्याला हे शोधावे लागेल की आपल्याला ग्राहकांसोबत किंवा युजर्स सोबत काय चाचण्या करायच्या आहेत आपल्या काही कल्पना किंवा आधी बनवलेली मते असू शकतात याच गोष्टींची आपल्याला पडताळणी किंवा चाचणी करून बघावी लागेल तर या ठिकाणी परत एकदा माझा संघ आहे तुम्ही यापूर्वीही त्यांना बरेच वेळा भेटलेला आहात या ठिकाणी परत तुमची त्यांच्याशी भेट होते आहे आपण हे बघणार आहोत की ते त्यांच्या कल्पनेसोबत त्यांच्या उपाया सोबत काय करणार आहेत आता मी सूत्रे तुमच्याकडे सोपवतो विद्यार्थी सिद्धार्थ आपण सोल्युशन किंवा उपायाबद्दल आधीच चर्चा करून झालेली आहे आणि सोल्युशन म्हणजे काय त्यामध्ये कुठल्या सुविधा किंवा पैलू असायला हवेत त्याबाबत कुठल्या गोष्टी आपण गृहीत धरल्या आहेत किंवा कुठल्या गोष्टी आता सुद्धा वर्गात घडत आहेत तर आता मी गृहीत धरलेल्या गोष्टी सांगण्या पासून सुरुवात करतो त्यातली पहिली गोष्ट म्हणजे वर्गात शिकवण्यासाठी नोट्स बनवणारे शिक्षक आहेत आणि त्यांच्याकडे त्या नोट्स ची सॉफ्ट मास्टर कॉपी आहे ही कॉपी त्या शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत नंतर देवाण घेवाण किंवा शेअर करतील ही गोष्ट या ठिकाणी गृहीत धरण्यात आलेली आहे दुसरे अझम्पशन किंवा गृहीत धरलेली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना कुठल्या तरी प्रकारे डिजिटल गॅजेट चा किंवा स्मार्ट डिवाइस चा उपयोग नक्की करता येऊ शकतो ज्या ठिकाणी त्यांना हा उपाय वापरता येऊ शकेल त्यायोगे ते एडिट म्हणजेच संपादन सेव्ह लिहिणे आणि रिपॉझिटरी मध्ये ठेवणे हे करू शकतात त्यानंतर चे तिसरे अझम्पशन म्हणजे त्या ठिकाणी शाळेमध्ये एक एडमिन असेल जो या सगळ्या कामकाजावर देखरेख करेल रिपॉझिटरी वर देखरेख करेल चौथे अझम्पशन म्हणजे सगळी पुस्तके सॉफ्ट कॉपी मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत जेणेकरून त्यांना या प्रणाली मध्ये ठेवता येईल तर हे सगळे मूलभूत अझम्पशन आहेत जे आपण ग्राह्य धरलेले आहेत आता आपण चर्चेला आणि विचारमंथन ला सुरुवात करणार आहोत की हा प्रोटोटाईप कशा प्रकारचा असायला हवा यामध्ये आपण चर्चा केलेल्या सुविधा किंवा पैलू कशाप्रकारे आपल्याला योजता येतील विद्यार्थी नितीन तर आपण सुरुवात करूया आणि हे बघूया की आपला उपाय किंवा सोल्युशन चे मूळ डिझाईन कशा प्रकारे असू शकेल आपल्या सोल्युशन मध्ये पाहिजे असलेल्या गोष्टींना आपण ढोबळ मानाने दोन प्रकारांमध्ये विभागणी करू शकतो एक म्हणजे पुस्तक आणि दुसरे म्हणजे नोट्स चला तर आपण प्रथम एका पाना पासून सुरुवात करुया ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या प्रणाली मध्ये असलेले हे दोन मुद्दे ग्राह्य धरता येतील विद्यार्थी सिद्धार्थ तर आपण रिपॉझिटरी तयार करत आहोत आणि आपल्या आपण असे गृहीत धरलेले आहे की त्या ठिकाणी एक एडमिन असेल जो सगळ्या कामकाजावर लक्ष ठेवेल जो नवीन विद्यार्थ्यांना प्रणाली मध्ये जोडेल यावरून हे लक्षात येते की आपल्याला लॉगिन सिस्टीम आणि अकाउंट सुविधा आवश्यक असतील तर आपण या पासून सुरुवात करुया विद्यार्थी नितीन एप्लिकेशन मधले हे 3 भाग तर पहिला भाग म्हणजे पुस्तके विद्यार्थी सिद्धार्थ दुसरा भाग म्हणजे नोट बुक्स विद्यार्थी नितीन ठीक आहे प्राध्यापक बाला तर तुम्ही कुठ वर पोहोचला आहात विद्यार्थी नितीन आमच्याकडे तीन गोष्टी असलेले एप्लिकेशन आहे विद्यार्थी सिद्धार्थ पाठ्यपुस्तके म्हणजे टेक्स्ट बुक्स नोटबुक आणि तिसरी गोष्ट म्हणजे अकाउंट ज्या ठिकाणी जाऊन प्रणालीमध्ये लॉगिन करू शकेल विद्यार्थी नितीन किंवा एखाद्या विशिष्ट विद्यार्थ्याला संबंधित असलेला विशिष्ट मजकूर असलेले विशिष्ट लॉगिन पेज हे वेगळे असू शकेल काय की ते एक सामान्य म्हणजेच स्टॅंडर्ड मजकूर असलेले पेज असेल विद्यार्थी सिद्धार्थ होय आपण लॉगिन पेज हे सुरुवातीला ठेवू शकतो किंवा आपण हा पर्याय आहे त्या ठिकाणी देऊ शकतो ज्या ठिकाणी आपण लॉगिन पेज वर माय अकाउंट हा विभाग ठेवू विद्यार्थी नितीन कारण तुम्हाला मूलतः हे नको आहे की कोणी युजर येऊन त्याने प्रणाली मध्ये बदल करावेत तुम्हाला हे खात्रीशीरपणे करायचे आहे की जो मजकूर संपादनासाठी उपलब्ध असेल तो केवळ अशाच युजर ला उपलब्ध व्हावा ज्यांना या प्रणालीमध्ये जोडण्यात आले आहे तर मला असे वाटते की आपण लॉगिन पेज तयार करावे ज्यामध्ये युजरनेम आणि पासवर्ड नंतर कदाचित ओके चे बटन असेल अशा प्रकारचे पहिले पेज असू शकेल विद्यार्थी सिद्धार्थ युजर ने एकदा लॉगिन केल्यानंतर आपण त्याला हे उपलब्ध करून देऊ शकतो विद्यार्थी नितीन तर त्यामुळे मला असे वाटते की आता अकाउंट टॅब ची गरज नाही विद्यार्थी सिद्धार्थ किंवा आपण ती सुविधा ठेवू शकतो जेणेकरून त्या विशिष्ट युजर च्या संबंधित मजकूर तिथे ठेवता येईल विद्यार्थी नितीन तर टेक्स्टबुक्स नोटबुक्स आणि माय अकाउंट प्राध्यापक बाला तर आपण कुठवर पोहोचलो आहोत विद्यार्थि नितीन तर आपल्याकडे दोन पेज आहेत त्यातील पहिले पेज म्हणजे लॉगिन पेज ज्या ठिकाणी विद्यार्थी युजरनेम आणि पासवर्ड च्या साह्याने लॉगिन करेल हे एकदा टाकल्या नंतर तिथे संबंधित मजकूर जो दोन टॅब च्या माध्यमात असेल त्यातील पहिला टॅब म्हणजे टेक्स बुक आणि दुसरा म्हणजे नोट्स आणि आपल्याला तिथे अकाउंट सुद्धा उपलब्ध असेल ज्यामध्ये एखाद्या विशिष्ट युजर ची सगळे माहिती उपलब्ध असेल तर अशाप्रकारे टेक्स्टबुक टॅब मध्ये सगळे संबंधित टेक्स्ट बुक्स आणि नोट्स बुक्स रिपॉझिटरी ही वेगळी उपलब्ध असेल आणि युजर ला तिथे जाऊन त्यामध्ये संपादन करता येईल प्राध्यापक बाला आणि नोटबुक माफ करा टेक्स्ट बुक्स हे शिक्षकांना द्वारा दिलेले असतील विद्यार्थी नितीन होय ते आपण गृहीत धरलेल्या चार पैकी एक होते तर पहिले अझम्पशन म्हणजे टेक्स्ट बुक्स ही सॉफ्ट कॉपी मध्ये उपलब्ध असतील पण आपण परत एकदा हे लक्षात घेतले पाहिजे की टेक्स्टबुक ही काही आपल्या प्रश्नाचा मूळ भाग नाही तर आपला मूळ प्रश्न हा आहे जो आपण सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत जसे की आधी म्हटल्या प्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या पुस्तकाच्या वरच्या भागात टिपणे स्वरूपात काही लिहिता येईल का किंवा संपादन करता येईल का आणि नंतर हा संपादित केलेला मजकूर इतर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपलब्ध होऊ शकेल का प्राध्यापक बाला बरं या ठिकाणी तुम्ही फक्त मोबाइल एप्लिकेशन हाच विचार करत आहात की त्याला तुम्ही वेबसाईट च्या स्वरूपात विस्तारित करू इच्छिता विद्यार्थी नितीन होय ही गोष्ट वेबसाईट आणि मोबाईल एप्लिकेशन अशा दोन्ही स्वरूपात असेल प्राध्यापक बाला ठीक आहे विद्यार्थी सिद्धार्थ तर आता आपल्याकडे लॉगिन पेज आहे आणि आपण तयार करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या प्रणालीचे किंवा रिपॉझिटरी चे पहिले होमपेज आहे विद्यार्थी सिद्धार्थ तर आत्ता आपण जे करणार आहोत कारण विद्यार्थ्यांकडे आधीच देवाण घेवाण केल्या गेलेल्या नोट्स उपलब्ध असतील किंवा विद्यार्थी नितीनकिंवा ती मास्टर कॉपी किंवा मूळ प्रत जी एडमिन ने प्रत्येक विषयाच्या शिक्षकांकडून घेतलेली असेल आणि हा मजकूर आता त्या ठिकाणी आधीच उपलब्ध असेल विद्यार्थ्याला तो एक्सेस करता येईल विद्यार्थी सिद्धार्थ होय तर त्या ठिकाणी पुस्तके असतील विद्यार्थी नितीन तुम्ही बनवत असलेल्या टाइल्स किंवा रकाने म्हणजे विशिष्ट प्रत्येक विषयासाठी असलेली पुस्तके बरोबर तर पुढच्या पानावर विशिष्ट विषयाच्या नोट बुक्स टॅब मध्ये नोट बुक्स असतील आणि त्यावर क्लिक केल्यानंतर ते पेज उघडेल ज्या ठिकाणी तुम्हाला त्या विषयाच्या नोट्स आणि मास्टर कॉपी किंवा मूळ प्रत उपलब्ध असतील ती मूळ प्रत कदाचित शिक्षकांकडून घेतलेली असू शकेल कारण आपण असे अझम्पशन केलेले आहे की प्रत्येक विषयाची मास्टर कॉपी उपलब्ध असेल प्राध्यापक बाला ठीक आहे तर शिक्षकांना मुळप्रत अपलोड करावयाचे काम करावे लागेल विद्यार्थी नितीन नाही ते ऍडमिन चे काम असेल एडमिन ही प्रणाली चालवत आहे म्हणून ऍडमिन मूळ प्रत शिक्षकांकडून घेऊन त्या ठिकाणी मास्टर कॉपी च्या स्वरूपात अपलोड करेल आपले अझम्पशन असे आहे की ती मूळ प्रत उपलब्ध असायला हवी जी शिक्षकांकडून किंवा एखाद्या विद्यार्थ्या कडून घेतलेली असू शकेल प्राध्यापक बाला तर तुमच्या फिल्ड वरील चाचण्यांसाठी तुमचे विषय मुख्यत्वे कोण असतील विद्यार्थी की शिक्षक विद्यार्थी नितीन मला असे वाटते की आपले युजर असे हे विद्यार्थी असतील त्यामुळे आपले सब्जेक्ट म्हणजे विषय सुद्धा विद्यार्थी असायला हवेत परंतु आपल्या मूळ नोट्स ह्या शिक्षकांनी दिलेल्या असाव्या या अझम्पशन ची चाचणी करायची झाल्यास आपल्याला शिक्षकांसोबत सुद्धा बोलावे लागेल प्रत्येक विषयाचे शिक्षक त्या त्या विषयासाठी मूळ नोट्स बनवतील प्राध्यापक बाला तर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त प्रोटोटाइप होतील का जसे की कॉलेज साठी एक आणि इतर गोष्टींसाठी बाकीचे विद्यार्थी नितीन होय सध्या तरी आपण ही प्रणाली शाळांसाठी बनवत आहोत नंतर आपण महाविद्यालयांसाठी सुद्धा अशी प्रणाली बनवू शकतो प्राध्यापक बाला ठीक आहे विद्यार्थी सिद्धार्थ आता हे नोट बुक्स चे पेज आहे विद्यार्थी नितीन अशाच प्रकारचे आर्किटेक्चर किंवा रचना टेक्स्ट बुक्स साठी पण असेल विद्यार्थी सिद्धार्थ होय आणि आपल्याला नवीन नोट्स काढण्यासाठी नोट बुक्सची पण आवश्यकता आहे प्राध्यापक बाला तुम्हाला आवश्यक असलेल्या सगळ्या सुविधा किंवा पैलू हे तुमच्या प्रोटोटाइप मध्ये विचारात घेतलेल्या आहेत की नाही हे तुम्ही तपासून बघायला हवे मला असे वाटते की एका मागुन एक त्या गोष्टी विचारात घेतल्या जात आहेत सलग तपासणी करून बघणे ही गोष्ट याठिकाणी जरा किचकट वाटते विद्यार्थी नितीन ठीक ती गोष्ट सुद्धा या उपायाचा किंवा सोल्युशन चा एक भाग म्हणून आपल्याला विचारात घ्यायची आहे का प्राध्यापक बाला तुम्हाला या सोल्युशन चा एक भाग म्हणून ही सुविधा द्यावी लागेल कारण की या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांना नोट्सची देवाण घेवाण करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तुम्ही या गोष्टीची चाचणी सुद्धा घेणार आहात त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहनाची नक्कीच आवश्यकता असेल विद्यार्थी नितीन मला असे वाटते की या गोष्टीला आपल्या अझम्पशन मध्ये जोडता येईल की सतत पडताळणी करावयाची झाल्यास विद्यार्थ्यांसाठी कुठल्या प्रकारचे प्रोत्साहन हवे असेल प्राध्यापक बाला नक्कीच तुम्ही ती गोष्ट सुद्धा इथे लिहू शकता बरेच वेळा विद्यार्थी सर्वांगीण चांगले होण्यासाठी सगळ्यांच्या हिता मध्ये ही गोष्ट करतात कुठलातरी मोबदला मिळवण्यासाठी म्हणून ते ह्या गोष्टी करत नाहीत मला असे वाटते की आपण ह्या प्रणालीला विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहन आणि बक्षीस या गोष्टींना आणून अधिकच किचकट करत आहोत विद्यार्थी सिद्धार्थ आता जे आपल्याकडे तयार होईल ते म्हणजे नवीन नोट्स काढण्याचे पेज यामध्ये एडमिन ने ठेवलेल्या नोट्स ची मूळ प्रत असेल आपल्याला या ठिकाणी दोन गोष्टी तयार कराव्या लागतील त्यातली पहिली म्हणजे एडमिन ने त्या ठिकाणी ठेवलेली नोट्सची मूळ प्रत आणि दुसरी म्हणजे विद्यार्थी किंवा युजर ज्या नवीन नोट्स काढतील ती विद्यार्थी नितीन नवीन मजकूर ज्यामध्ये विद्यार्थी संपादन करणार आहेत त्याला आपण अशा प्रकारच्या चिन्हाने दर्शवणार आहोत मला असे वाटते की आवश्यक असलेल्या सुविधांमध्ये अशी सुद्धा सुविधा असायला हवी की सरांनी सांगितल्या प्रमाणे त्या ठिकाणी एक अनेक प्रकारच्या फाईल टाकता याव्यात जसे की जे पी इ जी किंवा इतरही ही कुठला फॉरमॅट विद्यार्थी सिद्धार्थ त्यानंतर आपल्याला फाईल मॅनेजर ची सुविधा सुद्धा हवी असेल त्याद्वारे आपण वेगवेगळ्या फॉर्मेट मधल्या डॉक्युमेंट्स चे व्यवस्थापन करू शकू विद्यार्थी नितीन किंवा ही गोष्ट माय अकाउंट मधील फाईल मॅनेजर चा भाग असू शकेल का विद्यार्थी सिद्धार्थ फाईल मॅनेजर ही एक वेगळी सुविधा आहे अकाउंट हे त्या विद्यार्थ्यांशी निगडीत असलेल्या माहितीशी संबंधित आहे विद्यार्थी नितीन ठीक आहे परंतु मूलतः विद्यार्थ्यांना करावी लागणारी एक क्रिया सारखीच असेल मग तो मजकूर कुठल्याही फाईल फॉरमॅट मध्ये असेल तरीही विद्यार्थी सिद्धार्थ माफ करा विद्यार्थी नितीन कल्पना करा की विद्यार्थ्याला काही मजकूर टाईप करायचा आहे नवीन मजकूर न जोडता त्याला त्याने आधीच त्याच्या नोटबुक मध्ये काढलेल्या नोट्स चे छायाचित्र त्याला त्या ठिकाणी ठेवायचे आहे म्हणून मूलतः विद्यार्थी हा मजकूर त्याठिकाणी जोडण्याची मूलभूत क्रिया करत आहे जी सारखीच राहील विद्यार्थी सिद्धार्थ फाईल मॅनेजर मध्ये काय होते की तुम्ही ही सगळे डॉक्युमेंट्स जसे की इमेज पी डी एफ वर्ड डॉक्युमेंट किंवा नोटबुक अथवा टेक्स्टबुक या सगळ्यांचे अपलोड किंवा डाउनलोड अशा क्रिया होत असताना त्याची एक प्रकारे नोंद ठेवली जाते ही नोंद वेळेच्या ज्या क्रमाने त्या क्रिया घडल्या त्या क्रमात असते आणि जी क्रिया आधी झाली ती सगळ्यात वरच्या भागात दिसते टेक्स्ट बुक किंवा नोटबुक ही विशेष करून त्या विशिष्ट वर्गाच्या एडमीन कडून त्या ठिकाणी ठेवली जात असते अशाप्रकारे फाईल मॅनेजर मध्ये वैयक्तिक स्वरूपाच्या नोंदी सुद्धा असू शकतील विद्यार्थी नितीन ठीक आहे तुम्ही हे म्हणत आहात तर तोच प्रश्न असेल जर विद्यार्थ्याला एखाद्या विषया मध्ये योगदान द्यायचे असेल किंवा एखादा मजकूर जोडायचा असेल आणि त्यायोगे नोट्स बनवण्यामध्ये योगदान द्यायचे असेल त्यासाठी त्याने पेपर वर काढलेल्या नोट्स जर त्याला छायाचित्राच्या म्हणजेच इमेज च्या स्वरूपात टाकायचा असतील तर आपण चर्चा करत असलेल्या फाईल मॅनेजर मध्ये एडमिन ला असे अधिकार असतील का की तो विद्यार्थ्याने छायाचित्राच्या स्वरूपात जोडलेला मजकूर हा मास्टर नोट्स मध्ये जोडू शकेल विद्यार्थी सिद्धार्थ नाही अशा प्रकारचा गोंधळ टाळण्यासाठी आपण प्रत्येक पेज वर दोन बटणे देत आहोत विद्यार्थी नितीन किंवा मी असा विचार करत होतो की तुम्ही तो प्लस आयकॉन बनवलेला आहे तो नवीन नोट्स त्याठिकाणी जोडण्यासाठी बनवलेला आहे बरोबर ना म्हणजे जेव्हा त्या आयकॉन वर क्लिक केले जाईल त्यानंतर तुम्ही युजर ला हे विचारू शकता की कुठल्या फॉरमॅट मध्ये त्याला त्याचा मजकूर जोडायचा आहे विद्यार्थी सिद्धार्थ हे म्हणजे एक प्रकारे अपलोडींग वर नोट बनवण्या सारखे आहे माझ्या डोक्यात असा विचार आला की तिथे दोन बटणे असतील त्यातील एक बटन अपलोड साठी असेल त्यावर क्लिक केल्यानंतर रिपॉझिटरी उघडेल आणि त्यामध्ये विद्यार्थी फाइल्स ड्रॅग आणि ड्रॉप drag drop करू शकेल जेणेकरून त्या फाईल अपलोड होतील त्याचप्रमाणे डाउनलोड च्या चिन्हावर क्लिक केल्या नंतर रिपॉझिटरी मधील ते पेज उघडेल आणि त्यातील पाहिजे त्या फाईल ला निवडल्यानंतर आणि डाउनलोड बटण दाबल्यानंतर तो मजकूर डाऊनलोड होईल विद्यार्थी नितीन तर तुम्ही जे म्हटले ते म्हणजे टेक्स्ट आणि नोटबुक मध्ये दिलेल्या मजकूराहून काही वेगळा मजकूर तुम्ही दिलेल्या डाउनलोड टॅब मध्ये उपलब्ध आहे विद्यार्थी सिद्धार्थ आपल्याकडे वेगवेगळ्या विषयांचे विद्यार्थी आहेत कल्पना करा आपले पदवीचे विद्यार्थी एखादा यांत्रिक अभियांत्रिकी च्या विद्यार्थ्याचे टेक्स्ट बुक रिपॉझिटरी मध्ये असतील तर त्याला फक्त त्याच्याच टेक्स्टबुक ला डाऊनलोड करण्याची योजना उपलब्ध असेल एडमिन द्वारा तसे अधिकार दिले जातील इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचा एखादा विद्यार्थी तीच रिपॉझिटरी वापरत असूनही त्याला त्याच्या निगडीत असलेल्या वेगळ्या पुस्तकांना बघता आणि हाताळता येऊ शकेल विद्यार्थी नितीन तर मूलतः हे दुसरे पेज जे आपण तयार केले त्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याच्या निगडीत रिपॉझिटरी वर मजकूर असेल बरोबर तर युजर ने कुठल्या प्रकारचे लॉगिन केले आहे त्यानुसार त्याच्याशी निगडीत विशिष्ट टेक्स्ट बुक्स आणि नोट्स त्याला हाताळता येतील अपलोड आणि डाउनलोड बद्दल तुम्ही जे सांगत आहात त्यामध्ये जुना मूळ मजकूर असेल ज्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला जाऊन तो मजकूर अपलोड किंवा डाऊनलोड करता येईल विद्यार्थी सिद्धार्थ हे सगळे एक प्रकारे डी सी प्लस प्लस DC प्रमाणे कार्यान्वित होईल ज्या ठिकाणी एडमिन गोष्टी जोडतो प्राध्यापक बाला डी सी प्लस प्लस DC म्हणजे काय विद्यार्थी सिद्धार्थ डी सी प्लस प्लस DC म्हणजे एक इंट्रानेट रिपॉझिटरी आहे सामान्यतः संस्थांमध्ये अशा प्रकारे सुविधा असते ज्या ठिकाणी विद्यार्थी जाऊन त्यांचा मजकूर जसे की मुव्हीज किंवा काही डॉक्युमेंट्स जर आम्ही चौघे डी सी प्लस प्लस DC द्वारा एकमेकांशी जोडलेले आहोत तर आम्ही एकमेकां मध्ये फाइल्सची देवाण घेवाण करू शकतो त्यांच्याकडे शेकडो पुस्तके असतील दुसऱ्या कोणाकडे काहीतरी वेगळा मजकूर उपलब्ध असेल आणि ते याची देवाण घेवाण करु शकतील या सगळ्या गोष्टी डी सी प्लस प्लस DC वर ठेवता येतील माझ्या सिस्टीम मधून मला या सगळ्या फाईल काढून टाकता येतील कारण त्या रिपॉझिटरी मध्ये उपलब्ध असतील आणि मला पाहिजे त्यावेळी मी त्यांना डाऊनलोड करू शकतो प्राध्यापक बाला ठीक आहे विद्यार्थी नितीन तर तुम्ही जेव्हा मजकूर डाऊनलोड करत असाल कदाचित त्या ठिकाणी एक प्रकारचे नेव्हिगेशन उपलब्ध असायला हवे अशा प्रकारे एखादा मजकूर टेक्स बुक मधून डाऊनलोड करून विद्यार्थ्यांनी त्याच्या विशिष्ट नोट्स मध्ये टाकता येण्यासाठी तिथे विशिष्ट प्रकारचे नेव्हिगेशन उपलब्ध असायला हवे विद्यार्थी सिद्धार्थ त्यासाठीच आपण फाईल मॅनेजर वापरत आहोत जेणेकरून जर मी डाउनलोड वर क्लिक केले आणि रिपॉझिटरी उघडली तर आपल्या रिपॉझिटरी मध्ये असलेले एक वेगळे डाउनलोड फोल्डर उघडेल विद्यार्थी नितीन ठीक आहे तुम्ही त्या ठिकाणावरून विद्यार्थी सिद्धार्थ त्या ठिकाणावरून मी ती माहिती मला पाहिजे त्या ठिकाणी हलवू शकतो तर अशाप्रकारे अपलोड करता येऊ शकते आणि अशाप्रकारे डाऊनलोड करता येऊ शकते आपल्याला एक प्रोटोटाइप सुद्धा बनवावा लागेल जेणेकरून एडमिन ला त्या डी सी प्लस प्लस DC सारख्या रिपॉझिटरी मध्ये डाउनलोड आणि अपलोड करता येईल प्राध्यापक बाला तुम्ही जे अझम्पशन सांगितले होते त्याची जर पाहिजे तेव्हा तुम्ही पडताळणी करू शकत असाल तर अशाप्रकारे तुमच्या अझम्पशन ची चाचणी करण्यासाठी हा हाडांचा सांगाडा असेल त्यानंतर पुढच्या भागांमध्ये तुम्ही एक प्रकारे त्यावर मास चढवू शकता आणि त्याप्रकारे हे पडताळून बघू शकता की चाचणीच्या पहिल्या पातळी मध्ये तुम्ही युजर ला जे पाहिजे आहे ते दिले आहे का म्हणजेच यूजर तुमच्या कल्पनेशी सहमत आहे का या ठिकाणी आपल्याला पूर्णत्वास आलेली संपूर्ण प्रणाली आणि त्याची चाचणी अपेक्षित नसून प्राथमिक चाचणी अपेक्षित आहे त्यानंतर आपण चाचणीच्या अनेक फेऱ्या परत करू शकतो विद्यार्थी नितीन होय तर टेक्स्ट बुक्स आणि नोटबुक्स हे कॉपी च्या स्वरूपात असतील बरोबर या ठिकाणी पण आपल्याला नवीन फोल्डर ची गरज भासेल कारण या ठिकाणी यूजर निगडीत विशिष्ट स्वरूपाचा मजकूर आहे तर माझा विषय हा वेगळा आहे आणि त्यामुळे त्या वेगळ्या विषयासाठी चा माझा मजकूर सुद्धा वेगळा आहे या पुढची पातळी म्हणजे त्या विशिष्ट चिन्हांवर कुणीतरी क्लिक करेल तर कल्पना करा की मी नोट्समध्ये एखादा विशिष्ट विषय निवडला तर त्या ठिकाणी कदाचित असे घडेल ते म्हणजे त्या ठिकाणी सद्य स्थितीत असलेली नोट्स ची रिपॉझिटरी असेल जी एडमिन ने तयार केलेली असेल ज्यामध्ये मी संपादन करेल सेव्ह करेल आणि शेअर करेल म्हणजे रिपॉझिटरी मध्ये परत अपलोड करेल तर ह्या बटनांचे कार्य म्हणजे जर मी क्लिक करून सद्यस्थितीत असलेले नोड पेज उघडले मी त्यामध्ये बदल केले आणि आणि जर ते सेव्ह केले तर ते माझ्या वैयक्तिक फोल्डर मध्ये सेव्ह होते आणि जर मी ते शेअर केले तर हा मजकूर परत कॉमन सर्व्हर वर जाईल जिथे एडमिन ला तो उपलब्ध होईल प्राध्यापक बाला ठीक आहे आता आपण कुठवर पोचलो आहोत विद्यार्थी सिद्धार्थ सर आम्ही नवीन नोट्स काढण्यासाठी चे पेज बनवत आहोत विद्यार्थी नितीन तुम्हाला यामध्ये तीन सुविधा अपेक्षित आहेत का तर आपल्याकडे असलेल्या एखाद्या विशिष्ट विषयाच्या सद्यस्थितीतील मजकुरापासून हे पेज सुरू होईल त्या मजकुराचे संपादन करण्याचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असेल सेव्ह करण्याचा पर्याय असेल या ठिकाणी सेव्ह म्हणजे आपल्याला केवळ आपण स्वतः केलेल्या बदलांना सेव्ह मजकुर जोडणे किंवा संपादन करणे असे करता येईल जर तुम्हाला हा मजकूर शेअर करायचा असेल तर तो पर्याय उपलब्ध असेल नंतर एडमिन तो मजकूर पडताळून बघून मास्टर कॉपी मध्ये जोडू शकतो विद्यार्थी सिद्धार्थ आत्ता आपल्याकडे लॉगिन पेज आहे होमपेज म्हणजे नोटबुक साठी चे पेज विद्यार्थी नितीन टेक्स्ट बुक साठी चे पेज नवीन नोट्स काढण्यासाठी चे पेज आपण सगळ्या सुविधा विचारात घेतलेल्या आहेत आणि तेथे अपलोड आणि डाउनलोड चा पर्याय सुद्धा उपलब्ध असेल ज्यायोगे विद्यार्थी संपूर्ण रिपॉझिटरी बघू शकतील आत्तापर्यंत तरी ही सुविधा आपल्या युजर्स साठी उपलब्ध नसून ती एक एडमीन साठी असलेली सुविधा आहे तर आपल्याला याचा प्रोटोटाइप सुद्धा बनवायचा आहे किंवा प्रोफेसर बाला तर जेव्हा तुम्ही एडमिन ला डोळ्यासमोर ठेवून बघता तुम्हाला एडमिन समोर तुमचा प्रोटोटाइप घेऊन जावा लागेल त्यांच्याशी संवाद साधावा लागेल आणि हे बघावे लागेल की ते ही प्रणाली कशाप्रकारे हाताळतात अजून एक प्रश्न जो माझ्या डोक्यात येतो आहे तो म्हणजे जर एडमिन आणि शिक्षक हे एकच असतील तर ही शक्यता नक्कीच असू शकते विद्यार्थी नितीन मला असे वाटते की शिक्षक आणि एडमिन एकच असले तरी त्या ठिकाणी काही अडचण नसावी प्राध्यापक बाला किंवा शिक्षक हे एडमिन असणे विद्यार्थी सिद्धार्थ या प्रणालीमध्ये लॉगिन आणि अकाउंट च्या माहितीनुसार सगळ्याच गोष्टींचे वैयक्तिकीकरण करण्यात आलेले आहे त्यामुळे जरी एखाद्या शिक्षिकेला एडमिन म्हणून दर्जा दिलेला असेल तरीसुद्धा ती शिक्षिका म्हणून आणि एडमिन म्हणून वेगवेगळे लॉगिन करू शकते प्राध्यापक बाला तर येथे वेगवेगळे लॉगिन उपलब्ध आहेत ठीक आहे विद्यार्थी नितीन किंवा लॉगिन एकच ठेवून नंतर त्या व्यक्तीला ऍडमिन आणि शिक्षिका असा दोन्ही प्रकारचा दर्जा आणि अधिकार देता येऊ शकेल प्राध्यापक बाला हे सोयीचे होईल कारण वेगवेगळे लॉगिन करण्यामुळे असुविधा होऊ शकते विद्यार्थी नितीन नक्कीच विद्यार्थी सिद्धार्थ आपल्याकडे मूळ पाच पेजेस आहेत त्यायोगे विद्यार्थी नितीन सर मला असे वाटते की मूळ रचना आकारास आलेली आहे प्राध्यापक बाला ठीक आहे विद्यार्थी नितीन तर मूलतः आपण पाच पेजेस तयार केलीत त्यातील पहिले पेज म्हणजे लॉगिन पेज याठिकाणी यूजर किंवा विद्यार्थी किंवा शिक्षक लॉगिन करतील लॉगिन ची पडताळणी केल्यानंतर तुम्ही होमपेज वर याल ज्या ठिकाणी आपल्याला मूळ चार पर्याय उपलब्ध होतील त्यातील एक म्हणजे टेक्स्टबुक दुसरा म्हणजे नोटबुक तिसरा म्हणजे फाईल मॅनेजर आणि चौथा म्हणजे माय अकाउंट याव्यतिरिक्त आपल्याकडे डाऊनलोड आणि अपलोड टॅब सुद्धा असतील मी असलेल्या सुविधा सांगण्याचा प्रयत्न करतो टेक्सबुक अप्लिकेशन मध्ये विद्यार्थ्यांना टेक्स्ट बुक्स ची यादी मिळेल त्या विद्यार्थ्यांशी निगडित असलेली पुस्तके तिथे हे ठेवण्यात आलेली असतील आणि त्यामध्ये तो विद्यार्थी त्या टेक्स्ट बुक्स ची मांडणी करू शकेल जर विद्यार्थ्याने नोटबुक टॅब वर क्लिक केले तर मूलतः ते असे घडेल की त्याला एडमिन ने त्या ठिकाणी ठेवलेल्या मास्टर कन्टेन्ट ला बघता येईल हा मास्तर कन्टेन्ट कदाचित विद्यार्थी किंवा शिक्षकांकडून आलेला असेल आणि युजर त्याला पाहिजे तशा विषयांच्या संदर्भात त्याची मांडणी करू शकेल तर आपण टेक्स्ट बुक्स आणि नोटबुक्स च्या संदर्भात उपलब्ध असलेल्या सुविधा बघितल्या याव्यतिरिक्त आपल्याकडे होमपेज वर दोन इतर बटन आहेत एक म्हणजे अपलोड बटन आणि दुसरे म्हणजे डाउनलोड बटन अपलोड बटन मध्ये विद्यार्थी नवीन मजकूर जो कुठल्याही फाईल फॉर्मॅटमध्ये असू शकेल तो जोडू शकतो त्याच प्रमाणे डाऊनलोड टॅबमध्ये या रिपॉझिटरी मध्ये जो कुठला मजकूर उपलब्ध असेलतो कुठल्याही फाईल फॉरमॅट मध्ये उपलब्ध असला तरी डाऊनलोड केल्या जाऊ शकेल याव्यतिरिक्त त्याठिकाणी माय अकाउंट आणि फाईल मॅनेजर सुद्धा असतील ज्यायोगे अपलोड डाउनलोड आणि इतरही सुविधांच्या संबंधातील क्रियांच्या नोंदी ठेवल्या जातील प्राध्यापक बाला ठीक आहे आपण प्रोटोटाईप कसा तयार करतात ते आपल्या डोळ्यांसमोर बघितले मला हे जाणवले की अशाप्रकारे प्रात्यक्षिक बघितल्याने तुम्हाला यासंबंधातील प्रक्रिया समजावून घेण्यामध्ये मदत होईल तुम्ही काही एप्लिकेशन डेव्हलपर नाही तुम्ही याआधी हे केलेले नाही तुम्ही ही पेपर वापरू शकता आजूबाजूला पडून असलेल्या कुठल्याही ही गोष्टी जसे की बॉक्सेस पेपर प्लेट वापरू शकता किंवा तुम्ही स्टिकी नोट्स वापरून तुमच्या संकल्पनेचे एखादे मॉडेल तयार करू शकता आणि नंतर बाहेर जाऊन येथे तुम्ही बघितल्याप्रमाणे एखादा संघ तयार करून नंतर एकमेकांशी संवाद साधून चर्चा करत एकमेकांच्या सूचनांमध्ये दुरुस्ती करत तुम्ही हे करू शकता हे करत असतानाच तुम्ही मागे वळून बघत हे तपासून बघायला हवे की जे मूळ उद्दिष्ट तुम्हाला साध्य करायचे होते त्या कडेच तुमचे प्रयत्न जात आहेत की नाही त्यासाठी तुम्ही मागील भागात ठरवलेले निकष तपासून बघू शकता आणि त्यायोगे तुम्ही अशा प्रकारच्या प्रोटोटाईप पर्यंत पोचू शकता तर प्रोटोटाईप तयार करणे म्हणजे आपण आधी केलेल्या अझम्पशन चाचणी करून बघणे मध्ये एक नवीन अझम्पशन जोडल्या गेले होते ते सुद्धा आपल्या यादीमध्ये आपण धरलेले आहे तर यानंतर ते फिल्ड वर जाऊन या अझम्पशन च्या चाचण्या करतील मला एक अजून मुद्दा येथे मांडायचा आहे तो म्हणजे याठिकाणी बनवल्या जात असलेल्या प्रणालीचे मुख्यत्वेकरून तीन युजर्स असतील या मधील सगळ्यात महत्त्वाचा युजर कोणता हे निवडून तुम्ही त्यासाठीचे प्रोटोटाईप बनवू शकता त्यासंदर्भात केलेल्या अझम्पशन ला विचारात घेतले जाऊ शकते याठिकाणी आपण बघितलेल्या उदाहरणांमध्ये एडमिन हा एक प्रकारे दुय्यम ग्राहक किंवा सेकंडरी यूजर होता त्यामुळे त्याच्यासाठी चे प्रोटोटाइप नंतर तयार करता येईल त्यांच्याकडे प्रोटोटाईप चा अनुभव नाही किंवा एप्लिकेशन तयार करण्याचा सुद्धा थोडाफार अनुभव असेल परंतु ते त्यांना हवे असलेले सॉफ्टवेअर वापरतील साध्या स्वरूपात असलेले सॉफ्टवेअर किंवा दुसरी एखादी भौतिक स्वरूपात असलेली गोष्ट सुद्धा वापरता येईल हे सगळे फार फॅन्सी असण्याची गरज नाही मूळ उद्देश हा आहे की आपली मूळ कल्पना ही फिल्ड वर जाऊन प्रत्यक्ष यूजर्स सोबत आपल्याला पडताळून बघता यावी भविष्यात आपल्या प्रणालीचा वापर करणारे हे युजर्स असू शकतात ही एक पुनरावृत्तीपुर्ण अशी परत परत केली जाणारी प्रक्रिया आहे तीन वेळा चार वेळा पाच वेळा किंवा मला माहित नाही जोवर एक प्रकारची पूर्णता येऊन तुमचे समाधान होत नाही तोवर ही चाचणी प्रक्रिया केली जाऊ शकेल त्यानंतर तुम्ही या सांगाड्यावर जणूकाही रक्त आणि मांस चढवून त्याला एका प्रत्यक्ष उत्पादन किंवा सेवेप्रमाणे तयार करू शकता येथे बघितलेले उदाहरण म्हणजे एक एप्लिकेशन बनवले जाईल तोपर्यंत तुम्ही आनंद घ्या हे एक फार चांगले प्रात्यक्षिकाचे सत्र होते पुढे आपण युजर संबंधित चाचण्यांच्या पुढील सत्रात भेटूया तुम्ही आमच्या सोबत जोडलेले रहा आणि आम्ही तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करू की यूजर चाचण्या कशा प्रकारे केल्या जातात आणि आता आम्ही तुम्हाला आपल्याला अपेक्षित असलेल्या अंतिम उत्पादनाचे काही अंशिक स्वरूप जे प्रोटोटाईप स्वरूपात आहेत ते दाखवू इच्छितो खूप खूप धन्यवाद काळजी घ्या